नमस्कार या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आणि शेवटच्या मॉड्यूल मध्ये जे आपण पाहिले आहे आम्ही पाहिले आहे की आपण ऑपरेशनल अॅम्प्लीफायर कसे वापरू शकतो ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचा वापर इन्व्हर्टिंग एम्पलीफायर म्हणून कसा करू शकतो आता या मॉड्यूलमध्ये आपण नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर म्हणून op amp कसे वापरू शकतो ते पाहू तर नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर म्हणून op amp कसे वापरले जाऊ शकते ते पाहू तर आपण पुन्हा स्क्रीनवर येऊ आणि आपल्याला सर्किट दिसेल येथे काय आहे प्रकरण असे आहे की आम्ही इनपुट व्होल्टेज लागू केले आहे किंवा आम्ही ऑपरेशनल एम्पलीफायरच्या नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर सिग्नल लागू केले आहे जसे आपण येथे पाहू शकता आमच्याकडे अजूनही फीडबॅक रेझिस्टन्स अभिप्राय प्रतिकार R1 आणि R2 आहे आणि येथे इनव्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड आहे नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलला सिग्नल दिला जातो म्हणून जर मला नॉन इनव्हर्टिंग क्लोज लूप कॉन्फिगरेशन दिसले तर प्रथम बाह्य घटक R1 आणि R2 एक बंद लूप तयार करतात पहिला मुद्दा असा आहे की बाह्य घटक R1 आणि R2 बंद लूप तयार करतात जे इनव्हर्टिंग एम्पलीफायरसारखे असतात दुसरे म्हणजे आउटपुट म्हणजे इनव्हर्टिंग इनपुटला फीडबॅक येथे आउटपुट म्हणजे इनव्हर्टिंग इनपुटला योग्य प्रतिसाद तिसरे इनपुट सिग्नल नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर लागू केले जाते या तीनही गोष्टी ज्या तुम्हाला समजतात ते सहज समजतात एक आर R1 and R2 आणि R2 एक बंद लूप बनवते दुसरे इनव्हर्टिंग इनपुट ग्राउंड केले जाते आणि आउटपुट इनव्हर्टिंग इनपुटला दिले जाते तिसरे म्हणजे इनपुट सिग्नल नॉन इनव्हर्टिंग ओपॅम्पला दिले जाते आता नॉन इनव्हर्टिंग ऑप एम्प आदर्श कॉन्फिगरेशन वापरत आहे जर ते आदर्श असेल तर आमच्याकडे व्हर्च्युअल शॉर्टसाठी अर्ज करण्यासाठी समान अटी आहेत ऑप एम्प सर्किटसाठी त्यास नकारात्मक फीडबॅक अभिप्राय आणि अनंत ओपन लूप येत आहे आता क्लोज्ड लूप गेन G हे काहीच नाही पण Vo by Vi हे 1 अधिक R2 R1 आहे जे आम्हाला आधीच माहित आहे कारण ते अगदी मूलभूत आहे तर आपण बघूया R1 येथे आहे जे ग्राउंड केलेले आहे R2 येथे आहे आणि मग वर्चुअल ग्राउंड संकल्पनेमुळे आपल्याकडे फरक व्होल्टेज शून्य आहे या नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर जे व्होल्टेज आहे तेच व्होल्टेज व्हर्च्युअल ग्राउंडच्या संकल्पनेमुळे आपल्याकडे इनव्हर्टिंग टर्मिनलवर असेल आता जर मी ते पाहिले तर मला येथे जे करंट आहे ते सापडेल ते काहीही नाही परंतु आर 1 द्वारे येथे V R1 असेल जे शून्य व्होल्टच्या बरोबरीचे असेल किंवा आपण पुढे काय शोधू शकतो जेव्हा हे काहीच नाही पण जर माझ्याकडे V1 कॉमन असेल तर 1 R2 R1 तर Vo 1 R2 बाय R1 आहे हे माझे आउटपुट व्होल्टेज आहे जे 1 R2 R1 आहे तर हेच आहे जे क्लोज्ड लूप गेन इनव्हर्स इनफाईनाईट डिफरेन्शियल गेन आम्ही पाहिले आहे ते शून्य अनंत इनपुट प्रतिबाधाशिवाय काहीही नाही जे V R1 बरोबर आहे कारण R1 हे इनपुट आहे शून्य आउटपुट प्रतिबाधा आउटपुट व्होल्टेज असेल क्लोज्ड लूप गेन बाह्य निष्क्रिय घटकांमध्ये आहे म्हणजेच बाह्य निष्क्रिय घटकांचा अर्थ काय आहे हे आपण पाहिले आहे मग क्लोज्ड लूप गेन एम्पलीफायर ट्रेड ऑफ गेन पाहिले आहे आम्ही हे देखील पाहिले आहे की इन्व्हर्टिंग अॅम्प्लीफायरमध्ये ही तशीच संकल्पना आहे तर त्याचे समतुल्य सर्किट मॉडेल जर मी काढले इनपुट प्रतिबाधा बरोबर आहे गेन 1 R2R1 आहे v v आउटपुट व्होल्टेजमध्ये आपण येथे लिहिले आहे आउटपुट प्रतिबाधा 0 आहे गेन 1 R2R1 व्यतिरिक्त काहीही नाही तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की बहुतेक गोष्टी इनव्हर्टींग अॅम्प्लीफायर सारख्याच आहेत त्याशिवाय आता इनपुट नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर लागू केल्यामुळे माझे आउटपुट सिग्नल इनपुट सिग्नलच्या टप्प्यात असेल याचा अर्थ जर मी या विशिष्ट टर्मिनल कडे इनपुट सिग्नल लागू केले तर माझे आउटपुट वाढवले जाईल परंतु टप्प्यात तर हे शून्य अंश आहे हे देखील शून्य अंश आहे हे आउटपुट आहे टप्प्यात आहे जेव्हा आपण इनपुट सिग्नलशी तुलना करता ती बाजू नॉन इनव्हर्टिंग आहे ती नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर आहे तर आपण नॉन इनव्हर्टिंग ओपॅम्पचे एक उदाहरण घेऊ तर खालील नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर सर्किटचे बंद लूप लाभ शोधा जर Rf 100 किलो ओहम रिन 10 किलो ओमच्या बरोबरीचे असेल आमच्याकडे आरएफ मूल्य आहे आमच्याकडे Rin मूल्य बरोबर आहे आता नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायरचे सूत्र काय आहे ते 1 आरएफ रिन आहे हा फायदा आहे आणि जर माझ्याकडे Vo आणि Vo 1 RfRin Vin बरोबर हे नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर बरोबरचे माझे सूत्र आहे तर दिले म्हणून इनव्हर्टिंग अॅम्प्लीफायर सर्किटचा बंद लूप गेन 11 किंवा 20 8 dB आहे जो आपण 20 log गेन किंवा 20 log च्या बरोबरीने मिळवण्याचे मूल्य डेसिबलमध्ये रूपांतरित करून मूल्य मिळवून मिळवू शकता 8 डेसिबल कारण आपल्याला दिलेल्या समीकरणात फक्त प्रतिरोधकांचे मूल्य बदलावे लागेल तर आपण दुसरा शोधूया दुसरी समस्या सोडवूया तर ही समस्या अशी आहे की मूळ सर्किटचा गेन 40 ने वाढला आहे आपण असेच उदाहरण पाहिले आहे आवश्यक प्रतिरोधकांची मूल्ये शोधा तर Av 40 दिल्याने आम्हाला ते माहित आहे Rin 10 किलो ओम आहे म्हणून Rf 390 किलो ओम असू शकते तर हे समजणे सोपे आहे आणि म्हणूनच आपण पुढील समस्येकडे जात राहूया पुढील अडचण म्हणजे या एम्पलीफायर सर्किटच्या प्रत्येक टप्प्यासाठी व्होल्टेज वाढीची गणना करणे हे दोन्ही गुणोत्तर आणि डेसिबलच्या एककांमध्ये आहे नंतर एकूण व्होल्टेज वाढीची गणना करा तर आपल्याला यासारखे एक एम्पलीफायर देण्यात आले आहे तुम्ही बघता की इथे दोन टप्पे आहेत आम्ही नॉन इनव्हर्टींग टर्मिनलवर इनपुट लागू करत आहोत आणि आउटपुट पुन्हा नॉन इनव्हर्टिंग इनपुट दुसर्या एम्पलीफायरवर लागू केले जाते पहिल्या एम्पलीफायरचे आउटपुट दुसऱ्या ओम्पॅप उजव्याच्या नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलच्या इनपुटला दिले जाते येथे आम्हाला Av चे मूल्य शोधण्यास सांगितले जाते आम्हाला एकूण व्होल्टेज वाढीचे मूल्य आणि प्रत्येक टप्प्यासाठी व्होल्टेज वाढ देखील शोधावे लागते तर तुम्हाला दिसते की सर्किट जटिल वाटू शकते परंतु उपाय खूप सोपे आहे आता तुम्हाला फक्त पहिला टप्पा दिसतो पहिला टप्पा म्हणजे काय नॉन इनव्हर्टींग अॅम्प्लीफायर नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर हे सूत्र काय आहे ते 1 Rf R1 आहे तर Rf 3 3k R1 4 7k म्हणजे काय चला टप्पा दोनचा विचार करूया दुसरा टप्पा काय आहे सूत्र कारण 9 1 2 2 3 136 3 136 1 4 136 असेल तर आम्हाला आता Av2 देखील माहित आहे म्हणून जर मी माझे Av1 डेसिबलमध्ये रूपांतरित केले तर ते आहे 20 log 1 702 किंवा ते 4 6 डेसिबल असेल जर मी माझे Av2 डेसिबलमध्ये रूपांतरित केले तर माझ्याकडे असेल 20 log 4 3 decibel म्हणूनच नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लीफायरचा एकूण लाभ Av1 मध्ये Av2 आहे 1 720 4 136 7 आता पुन्हा मला माझा गेन डेसिबलमध्ये रूपांतरित करायचा आहे मग मला वापरावे लागेल 20 log जे मला 16 9 डेसिबलचे मूल्य देईल जे मला 16 9 डेसिबलचे मूल्य देईल अशाप्रकारे आम्ही तुम्हाला नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लीफायरसाठी उपाय शोधू शकतो तर पुढील मॉड्यूलमध्ये आपण डिफरेंशियल एम्पलीफायर कसे सोडवू शकतो ते पाहू जे आपण आधी इनव्हर्टिंग करताना पाहिले आहे नंतर आपण समर पाहिले आहे नंतर आपण नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर पाहिले आहे आता पुढच्या मॉड्यूलमध्ये डिफरेंशियल अॅम्प्लीफायर म्हणजे नक्की काय ते पाहू तोपर्यंत तुम्ही फक्त हे मॉड्यूल बघा नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लीफायर कसे कार्य करते किंवा तुम्ही नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लीफायर सर्किट म्हणून ओपॅम्पची रचना कशी करू शकता तुम्ही इनव्हर्टींग एम्पलीफायर सर्किट म्हणून ओपॅम्प कसे डिझाइन करू शकता तुम्ही ओपॅम्पला एक समर एम्पलीफायर म्हणून कसे डिझाइन करू शकता हे समजून घ्या तोपर्यंत काळजी घ्या तर आपण पुढच्या वर्गात भेटू बाय